आपण गरज आणि ई शिक्षणातील शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोनाचे काही फायदे पाहिले आहे या शिकाऊ केंद्रीत तत्त्वांवर आधारित ई शिक्षणाची रचना तयार करण्याच्या तपशिलावर माहिती देण्यापूर्वी चला थोडे विषयांतर करूआणि आराखडे आणि शिकाऊ सामग्री विकसित करण्याच्या प्रक्रियेचे साहित्य नीती स्वरूप आणि इतर यांचे विहंगावलोकन करू प्रथम प्रतिबिंबस्थानावर थोडे थांबू आपण काही ई सामग्री तयार करू इच्छित असल्यास आपण पुढे जाण्यापूर्वी आणि सामग्रीचे आराखडे तयार करण्यापूर्वी आणि विकसित करण्यापूर्वी विचारलेले काही मूलभूत प्रश्न काय आहेत ते बघू नेहमीप्रमाणे हा शिक्षण संवाद थोडा थांबवा आपले उत्तर लिहा आणि नंतर आपण पुन्हा सुरू करू शकता आपण प्रश्नांचा विचार केला असेल जसे की मी ई सामग्रीद्वारे काय शिकवित आहे मी हे का कोणत्या उद्देशाने कोणाला शिकवत आहे कोणाला हे शिकायचे आहे का आणि किंवा कोणी हे शिकले पाहिजे मी हे कसे शिकवणार आहे आधी अस्तित्वात असलेल्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपण ही शिक्षण सामग्री निर्माण करणार आहोत याची आपल्याला जाण असणे गरजेचे आहे या काही मूलभूत पूर्वसूचना आहेत यापैकी किती जणांना तुम्ही संबोधित केले आहे ते पाहूया आणि या उर्वरित शिक्षण संवादामध्ये आपण एक पद्धतशीर प्रक्रिया विचारात घेऊया ज्याद्वारे आपण यापैकी बरेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू या प्रश्नांची पद्धतशीर पद्धतीने उत्तरे देण्यासाठी सूचना रचनाची प्रक्रिया आत्मसात करणे आवश्यक आहे शिकवण्याची रचना ही शिकवण व अध्यापनाच्या सामान्य सिद्धांतांचा अनुदेशात्मक साहित्य कार्यनीती स्वरूप आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या योजनांमध्ये भाषांतर करण्याची पद्धतशीर प्रक्रिया आहे सूचनात्मक रचना एक पद्धतशीर आणि पुनरावृत्ती चौकट आहे जी आपल्याला मार्गदर्शन करते ही देखील एक शिकवण्याचे साहित्य आणि शिक्षण उपक्रम आणि कार्यनीती तयार करण्याची प्रक्रिया आहे सूचनात्मक रचना संशोधनावर आधारित आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शिक्षणाकडे आणि शिकण्याच्या लक्ष्यांवर केंद्रित आहे आता थोडा अस्वीकरण आपल्यातील काही लोकांना विशेषत जर तुम्हाला ई शिक्षणाचा अनुभव असेल किंवा तुम्ही ई शिक्षणामध्ये हे काम करत असाल तर आपणास माहिती असेल किंवा किमान शिकवण्याच्या आराखड्यात बद्दल ऐकले असेल तर या शिक्षण संवादात आपण केवळ विहंगावलोकन करू आम्ही सूचनात्मक आराखड्याच्या तपशीलात जाणार नाही परंतु आम्ही ई शिक्षणाची रचना करण्याकरिता प्रत्येकासाठी काही समर्पक प्रश्न विचारू म्हणूनच आपण एखादे विद्यार्थी असाल आणि सूचना देणारे बनण्याचा विचार करीत असाल किंवा काही ई शिक्षण आराखडे तयार करणार असाल किंवा आपण शिक्षक आहात जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी ई शिक्षण आराखडे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहात किंवा आपण ई शिक्षण कंपनीत व्यावसायिक व्यक्ती असल्यास जेव्हा आपण ई शिक्षण तयार करता तेव्हा आपण सूचना देणारा होतो तर पुढील एक या संवादातील बरेच मुद्दे या श्रेणींसाठी सहभागी झालेल्यांसाठी संबंधित असतील सर्वप्रथम आपल्याला सूचना रचना ची गरज का आहे ते पाहूया यासाठी एका प्रसंगाचा विचार करूया आपण असे म्हणू शकता की एक ई शिक्षण मल्टीमीडिया आराखडे बनवणारा संघ आहे जो काही शिकवण्यायोग्य साहित्य तयार करीत आहे जे वेबवर कोठेतरी महाविद्यालयीनस्तरीय विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रसारित केले जात असेल आणि ते या टप्प्यावर प्रामुख्याने अॅनिमेशन आहेत कार्यसंघ अॅनिमेशनमध्ये तयार करण्यासाठी सर्व पडद्यांचा साचा तयार करतो विकास कार्यसंघ ज्याला स्टोरीबोर्ड म्हटले जाते ते तयार करते जे स्क्रीन प्रति स्क्रीन योजनांद्वारे अतिशय पद्धतशीरपणे तयार केलेले असतात आणि हे सर्व कार्यसंघ सदस्यांद्वारे मंजूर केले जाते सामग्रीचे सांकेतिक लेखन सुरू होते आणि कार्यसंघ अगदी वेगाने फिरतो या क्षणी काय घडते हे एका संघ सदस्याने अभिप्राय दिला आहे की त्याची मुलगी जी महाविद्यालयीन स्तरा वरील पदवीधर आहे ती त्याच्या घरी काम करत असलेल्या अॅनिमेशनच्या काही आवृत्तीमुळे गोंधळून गेली होती तो काही क्रम सुचवितो तो आपल्या मुलीच्या अभिप्रायावर आधारित चरणांच्या क्रमाने बदल सुचवितो आणि त्यानंतर कार्यसंघातील एक अभिकल्पक तज्ञ म्हणतात की दिशा दर्शनाच्या सुलभतेसाठी साच्याचे बटण सुधारित केले जावे या टप्प्यावर विकास पथकाला खात्री नाही की ते हे सर्व बदल करु शकतात आणि तरीही प्रकल्पाची मुदत पूर्ण करु शकतात की नाही तर परिस्थितीत काय चुकले कदाचित तुम्हाला वाटले असेल की प्रकल्प सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे नियोजित केला जाऊ शकतो आपल्यापैकी काहींनी असा विचार केला असेल की स्थिर मूल्यांकन आवश्यक आहे विशेषत हितधारकांकडून आणि संपूर्ण संघ समक्रमित असावी आणि त्यानी अभिप्रायांवर कार्य केले पाहिजे आणि एकमेकांशी संवाद साधला पाहिजे तुम्ही सर्व बरोबर आहात जेव्हा एखादी संघ पद्धतशीरपणे सूचनात्मक रचना प्रक्रियेचा अवलंब करतो तेव्हा या समस्या टाळल्या जातात म्हणूनच निर्देशात्मक रचना कार्यसंघातील अनेक लोकांमध्ये सुसंगतता सक्षम करते जसे की आपण विविध अभ्यासक्रमांमध्ये किंवा एका अभ्यासक्रमातील विविध मॉड्यूल मधून विविध प्रशिक्षकांकडून पाहिले आहे हे विविध प्रकारच्या संप्रेषण सामग्रीच्या प्रभावी मार्गांवर लक्ष देते सूचनात्मक रचना खरं तर ई शिक्षण सामग्रीच्या गुणवत्तेचा चालक आहे हे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मार्गाची रचना करते आणि जसे की यापूर्वी शिकवलेल्या शिक्षणापासून शिकण्याचा अनुभव शिकण्याची लक्ष्ये इत्यादींसह शिकवणीची रचना सुरु होते एखादा सूचना देणारा नक्की काय करतो किंवा आपण ई सामग्री तयार करता तेव्हा आपण नक्की काय करतो मूलत आपण बरेच निर्णय घेता या विषयावर आधारित विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे हे आपण ओळखू शकाल आपण यावर तज्ञांशी बोलू शकता सामग्री आणि उद्दीष्टे आणि अध्यापनशास्त्रीय रणनीती यांच्यात एक संरेखन असल्याचे सुनिश्चित करून आपण शिकण्याची उद्दीष्टे विकसित कराल आपण सामग्री तयार करण्याच्या क्रियाकलापांची रचना करू शकता आपण मीडिया आणि स्वरूपांवर निर्णय घेऊ शकता आपण मूल्यांकन विकसित करू शकता आणि आपण हे सर्व एकत्र ठेवता आता आपल्याला माहिती झाले आहे की सूचनात्मक रचना काय आहे आणि निर्देशात्मक रचना का महत्वाचे आहे सूचनात्मक रचना कशी अंमलात आणायची यावर आपल्याला चर्चा करणे आवश्यक आहे सूचनात्मक रचना बनवण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी सूचनात्मक रचना प्रतिकृतीद्वारे केली जाते आणि सूचनात्मक रचना प्रतिकृती हे दृश्यमानाचे प्रतिनिधित्व करते किंवा प्रक्रियेच्या विविध चरणांचे शाब्दिक प्रतिनिधित्व मार्गदर्शनासाठी वापरल्या जाणार्या प्रक्रियेचे विविध घटक आणि प्रशिक्षणामध्ये आराखडे आणि शैक्षणिक जडण पूर्ण करते तेथे बरेच निर्देशात्मक नमुन्याचे आराखडे आहेत अधिक लोकप्रिय ए आहेत गॅग्नेच्या सूचनांच्या नऊ घटना डिक आणि कॅरी नमुना मेरिलचे ५ तारा नमुना तुमच्यापैकी काहींनी यापैकी काही ऐकले असेल खरं तर असे अनेक नमुने आहेत आता या अभ्यासक्रमात आपण ए वर लक्ष केंद्रित करूया जे विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन आहे ही मूलत समजूतदार रचनात्मक प्रक्रिया आहे जी आम्हाला ई शिक्षणाची रचना तयार आणि विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करते धन्यवाद